पत्रव्यवहार तत्त्वाचा वापर आइन्स्टाईनच्या ए हार्मोनिक ऑसिलेटरचे गुणांक आणि अणू संक्रमणासाठी निवड नियम आपण यात काय शिकलात की या हार्मोनिक ऑसीलेटरमध्ये जेव्हा जंप होतात तेव्हा ते जास्तीत जास्त 1 डेल्टा n ने होतात आणि त्यापेक्षा जास्त नाही आता हार्मोनिक ऑसिलेटरसाठी A गुणांक मोजण्यासाठी पत्रव्यवहार तत्त्वाचा वापर करूया तर मी आइन्स्टाईनच्या हार्मोनिक ऑसीलेटरसाठी गुणांक मोजणार आहे यासाठी मी एक शास्त्रीय परिणाम आणि एक ऑसिलेटिंग चार्ज पासून किरणोत्सर्गाच्या दरासाठी शास्त्रीय परिणाम वापरेल आणि त्या परिणामाचा वापर करेल आणि असे म्हणेल की शास्त्रीयदृष्ट्या हे रेडिएशनचा दर आहे चार्ज आपण असे म्हणूया की हा विद्युतभार ई आहे आणि ते प्रवेग a सह प्रवेगक आहे a हे सूत्र 2 तृतीयांश द्वारे दिले जाते ज्याला लारमोर फॉर्मुला म्हणतात आता एका साध्या हार्मोनिक हालचाली करत असलेल्या कणासाठी म्हणून जर xt हे ओमेगा टीचे मोठेपणा कोसाइन म्हणून दिले गेले तर आपल्याला माहित असलेला त्वरण ओमेगा टीचा कोसाइन वजा ओमेगा स्क्वेअर आहे आणि म्हणून डी ई डीटी रेडिएशनचा दर 4 पीआय एपिसलन 0 ए वर 2 तृतीयांश ई स्क्वेअर होईल स्क्वेअर ओमेगा 4 क्यूबडने विभाजित करा जेथे सी लाइट कोसाइन स्क्वेअर ओमेगा टी ची गती आहे तर आपल्याकडे एक ऑसिलेटिंग चार्ज x t च्या बरोबरीचे आहे ओमेगा टी d E d t चे कोसाइन 4 pi epsilon 0 ओमेगा वर 2 तृतीयांश ई स्क्वेअरच्या बरोबरीने C क्यूब्ड कोसाइन स्क्वेअर ओमेगा टी वर 4 चौरस आहे तर वेळ सरासरी d E d t जे हे 0 ते कालावधी पर्यंत समाकलित करण्याशिवाय काहीच नाही आणि T ने विभाजित केल्याने तुम्हाला कोसाइन स्क्वेअर ओमेगा टी साठी अर्धा मिळतो त्यामुळे dt द्वारे वेळ सरासरी d E सरासरी 1 तृतीयांश ई स्क्वेअर आहे 4 pi एपिलसोन 0 ओमेगा C कुब वर 4 A स्क्वेअर पर्यंत वाढवा हा सरासरी दर आहे ज्यावर चार्ज कण प्रसारित होतो चार्ज कण फ्रिक्वेंसी ओमेगा रेडिएट्ससह फिरत आहे आता हार्मोनिक ऑसीलेटरसाठी गुणांक कसे मोजायचे ते पाहू म्हणून जेव्हा एक हार्मोनिक ऑसीलेटर x t इतकी गती करत असतो तेव्हा ती गती ओमेगा टीच्या कोसाइनच्या बरोबरीने असते माझ्याकडे रेडिएशनचा सरासरी दर 4 pi epsilon 0 ओमेगा 4 C वर क्यूबड वर 4 A स्क्वेअरपेक्षा 1 तृतीय ई स्क्वेअरच्या बरोबरीचा असतो आता क्वांटम यांत्रिकरित्या किरणोत्सर्गाचा दर हा अणूमधून बाहेर पडणाऱ्या फोटॉनची संख्या असेल तर बाहेर पडणाऱ्या फोटॉनची संख्या d n द्वारे d t पासून प्रति युनिट वेळ h हून काहीच नाही तो दर असेल आणि हे मला माहीत आहे A शिवाय n वजा 1 म्हणजे 1 आहे मी गुणांक h nu ची गणना करत आहे तर a n n वजा 1 h nu हे d E d t सरासरीच्या बरोबरीचे आहे हे मी तुम्हाला आठवण करून द्यायला हवे एक क्वांटम यांत्रिक प्रमाण A गुणांक आहे कारण A n n वजा 1 तुम्हाला संभाव्यता देते ज्याद्वारे xr स्तिती क्षय होते आणि त्यासह h गुणाकार केल्याने तुम्हाला पत्रव्यवहार तत्त्वानुसार मोठ्या n मर्यादेमध्ये दर मिळतो ज्यामुळे परिणाम जुळला पाहिजे तर h nu A n ते n वजा 1 हे 4 pi epsilon 0 ओमेगा वर 1 तृतीय ई स्क्वेअर च्या बरोबरीचा असावा C क्यूब्ड वर 4 स्क्वेअर आणि नंतर आशा आहे की जे काही an n minus 1 असेल मी येथे कमी मर्यादे साठी गणना करतो तर येथेच मी पत्रव्यवहार तत्त्व वापरत आहे आता मी डोलविस्तार गणना कशी करू आता मोठ्या n साठी मोठ्या n किंवा लहान n साठी ऊर्जा n h nu आहे आणि जर ती मोठी n असेल तर मी हे 1 अर्धा k A चौरस म्हणून लिहू शकतो जी शास्त्रीयदृष्ट्या ऊर्जा आहे तर डाव्या हाताला मी क्वांटम यांत्रिक परिणाम वापरत आहे उजव्या हाताला मी शास्त्रीय निकाल वापरत आहे त्याचप्रमाणे वरील समीकरणात हा एक क्वांटम यांत्रिक परिणाम आहे आणि हा एक शास्त्रीय परिणाम आहे तर मी हे बाण इथेही लिहू शकतो कारण डाव्या बाजू मध्ये उजव्या हाताच्या संभाव्यतेद्वारे यंत्रणा हे कोणत्याही परिस्थितीत रेडिएशन देणारे आणि प्रवेगक प्रभार आहे मी आता मोजू शकतो अँप्लितुड A चौरस k वर 2 n h nu च्या समान आहे जो m ओमेगा स्क्वेअरपेक्षा 2 n h nu शिवाय काहीच नाही मी हे 2 pi m ओमेगा चौरस वर 2 nh ओमेगा विरुद्ध ओमेगा मध्ये बदलतो आणि म्हणून मी pi m ओमेगा चौरस वर nh ओमेगा म्हणून अँप्लितुड चौरस लिहू शकतो जो nh वर pi m ओमेगा अधिक एक चौरस मूल्य आहे आणि आता मी पर्याय घेणार आहे की h nu A n n वजा 1 साठीच्या अभिव्यक्तीतील चौरस मूल्य म्हणून जर तुम्ही असे केले तर माझ्याकडे h nu A n n वजा 1 म्हणजे 4 pi epsilon 0 ओमेगा 4 वर 1 तृतीय ई स्क्वेअरच्या समान आहे C क्यूब्ड वरील एक चौरस आणि जो 4 pi epsilon 0 ओमेगा वर 1 तृतीय C स्क्वेअर च्या बरोबरीचा आहे C Cube वर 4 आणि मी फक्त एका चौरसाचे मूल्य मोजले जे pi m omega वर n h शिवाय काहीच नाही आता मी या दोन्ही बाजूंच्या अटी रद्द करू शकतो तर लक्षात घ्या मी खरोखर अँप्लितुडचे शास्त्रीय सूत्र क्वांटम यांत्रिक प्रमाणात n h क्रॉस एनर्जीमध्ये रूपांतरित केले आहे तर येथे A n n वजा 1 समान आहे आणि येथे मी हे ओमेगा ते ओमेगा क्यूबड रद्द करू शकतो 4 pi epsilon 0 ओमेगा क्यूब ओव्हर C क्यूब pi m nu पुन्हा पर्यायी nu ओमेगा मला 4 pi epsilon पेक्षा 1 तृतीयांश ई स्क्वेअर मिळतो 0 ओमेगा क्यूबड वेळा c क्यूब्ड वेळा n वर pi m ओमेगा 2 pi वर जो मला 2 pi epsilon 0 ओमेगा पेक्षा m c cubed n वर 2 तृतीयांश ई स्क्वेअर मिळतो तर आइन्स्टाईनचा A गुणांक A n n वजा 1 हा 2 तृतीयांश ई स्क्वेअर आहे 4 pi epsilon 0 ओमेगा प्रती m C क्यूबड n वेळा हे ओमेगा स्क्वेअर आहे तर a n n वजा 1 म्हणजे 2 p तृतीय e स्क्वेअर बाय 4 pi epsilon 0 ओमेगा स्क्वेअर बाय m C cubed n आणि हा एक फॉर्म्युला आहे जो ऑसिलेटरच्या वारंवारतेच्या संदर्भात दिला जातो लेव्हल फॉर्मसाठी n इंडेक्स वर संक्रमण होत आहे तर हे क्वांटम मेकॅनिकल सूत्र आहे आहे आम्ही पत्रव्यवहार सिद्धांत वापरला आहे यामध्ये आपल्याला शास्त्रीय संक्रमण माहित आहे क्वांटम पद्धतीत काय घडेल याची व्यवस्था आहे जेथे ते आइन्स्टाईनच्या गुणांकाने दिले आहे आणि त्याचा वापर करून आपल्याला सूत्र सापडले आहे त्याचप्रमाणे आपण इतर ठिकाणी देखील हे वापरू शकतो आणि त्यापैकी एक मी तुम्हाला शेवटी असाइनमेंट समस्या म्हणून देईन मला तुम्हाला निवड नियमांबद्दल सांगायला आवडेल खरं तर अणूंमध्ये संक्रमणासाठी एक निवड नियम मी अणूंमध्ये सरलीकृत आवृत्ती घेतो जिथे बोर्ड कक्षा असतात आणि कण वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात जेव्हा कण वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात x ही phi ची कोसाइन वेळा त्रिज्या असते जी आर ई राईज ते आय ओमेगा टी प्लस ई राईज असते वजा आय ओमेगा टीला 2 ने विभाजित केले आणि yt हे phi च्या R sin च्या बरोबरीचे आहे जे R e वाढीपासून i ओमेगा टी वजा e वाढवणे ते वजा i ओमेगा टी 2i ने भागले जेथे ओमेगा वारंवारता परिभ्रमण आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या की क्वांटम यांत्रिकरित्या अस्तित्वात असलेली फक्त एक वारंवारता आहे जेव्हा मोठ्या n मर्यादेत n ते n वजा टाऊ पर्यंत संक्रमण होते तेव्हा tau वेळा ओमेगा n चे अस्तित्व असू शकते जेथे शास्त्रीयदृष्ट्या आपण फक्त एक विद्यमान किरण वारंवारता पाहतो आणि ती परिभ्रमण वारंवारता आहे आणि म्हणूनच हे सुसंगततेसाठी सूचित करते जे पत्रव्यवहाराचे तत्त्व आहे माझ्याकडे टाऊ समतुल्य 1 असणे आवश्यक आहे ते एक वरून किंवा एक खाली असू शकते परंतु बदल जास्तीत जास्त एक असू शकतो आणि म्हणून आता लक्षात ठेवा जेव्हा आपल्याकडे बोहर कक्षा असतात तेव्हा हे n काय दर्शवते n या स्थितीद्वारे कोनीय गती दर्शवते की mvr हे nh क्रॉसच्या बरोबरीचा आहे आणि याचा अर्थ असा की ही n हि ती क्वांटम संख्या जी तुम्हाला कोनीय गती देते जे Sommerfeld प्रकरण आहे आम्ही lh क्रॉस ला l चे बदल म्हणतो जास्तीत जास्त डेल्टा असू शकतो l अधिक किंवा वजा 1 जर शास्त्रीय पद्धतीत उच्च l बदलांना परवानगी दिली गेली तर मला मूलभूत वारंवारता बाहेर दिसणार नाही हार्मोनिक्स पहा जे शास्त्रीयदृष्ट्या मी पाहत नाही ते किरणोत्सर्गाची एकमेव वारंवारता आहे आणि ती वारंवारता ज्यामध्ये कण आहे ती फिरत आहे आणि म्हणून जास्तीत जास्त डेल्टा l असू शकतो 1 तर हा दुसरा निवड नियम आहे आता जुन्या क्वांटम सिद्धांतावरून लक्षात ठेवा माझ्याकडे n l n m l किंवा m z क्वांटम संख्या होती तर आम्हाला जे सापडले ते l प्लस वजा 1 ला अनुमती आहे खरं तर जेव्हा तुम्ही अधिक पुनरावृत्ती करता तेव्हा हे प्लस वजा 1 देखील होते तथापि n वर अधिक निर्बंध आहेत पण मला फक्त हे मिळवण्याऐवजी जी कल्पना द्यायची होती ती आहे खरे पत्रव्यवहाराचे तत्त्व जे काही अनुमत आहे त्यामध्ये तुम्ही थोडे आत येऊ शकता कशाला परवानगी नाही कण वर्तुळात फिरत असताना आपल्याला आणखी एक गोष्ट दिसते फक्त या पद्धतीने x काही त्रिज्या कोसाइन phi आहे आणि y काही त्रिज्या sin phi आहे तर तेथे बाहेर किरणोत्सर्ग दिले जाईल जे ध्रुवीकृत वर्तुळाकार असेल तर आम्ही पत्रव्यवहाराद्वारे असेही म्हणू शकतो की डेल्टा एल इक्वल्स प्लस वजा 1 संक्रमण गोलाकार ध्रुवीकृत प्रकाश देईल तर या व्याख्यानाचा निष्कर्ष काढण्यासाठी आम्ही जे केले आहे ते आम्हाला क्वांटम शास्त्रीय पत्रव्यवहारामधून आढळले आहे की या निवड नियमांना आणि स्पेक्ट्रोस्कोपीमधील महत्त्वपूर्ण कण आणि दोन आम्ही ए एन एन वजा व्युत्पन्न केल्यामुळे कोणत्या प्रकारच्या संक्रमणास पुरेसे अनुमती आहे याची काही अंतर्दृष्टी आढळली 1 हार्मोनिक ऑसीलेटरसाठी तुम्हाला माहित आहे का A n n वजा 1 A n का नाही n वजा 2 असे आहे कारण A n n वजा 2 हे n 2 n वजा 2 स्तरावरून संक्रमण दर्शवते आणि n द्वारे 2 याला हार्मोनिक ऑसिलेटरमध्ये परवानगी नाही तर केवळ शून्य बिंदू A n n वजा 1 किंवा A n n प्लस 1 हे आइन्स्टाईनच्या A आणि B गुणांक व्याख्यान तून आठवते एकदा आपल्याला A गुणांक माहित झाल्यानंतर आपण B गुणांक देखील काढू शकता जो उत्तेजित उत्सर्जन किंवा शोषण गुणांक आहे